नमस्कार मेटाकॉग्निटिव्हच्या सूचनेवर आधारित मॉड्यूल 3 युनिट 16 मध्ये आपले स्वागत आहे आधीच्या युनिटमध्ये आम्हाला रचनात्मक सूचना समजली या युनिटमध्ये जे मागील विषयापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे ते म्हणजे मेटाकॉग्निटिव्ह शिक्षणाची आवश्यकता आणि शिकवण्याच्या पद्धती समजून घेणे हे आमचे लक्ष्य आहे बहुसंख्य शिक्षकांमध्ये मेटाकॉग्निटिव्ह शिक्षण घेत असलेल्या मध्यवर्ती भूमिकेचे कौतुक करू जेव्हा आपण शिकण्याच्या वर्गीकरणाबद्दल बोलत होतो तेव्हा आम्ही टेल ज्ञात श्रेणींमध्ये मेटाकॉग्निटिव्ह ज्ञान आहे मेटाकॉग्निशन आपल्या स्वतःच्या कौशल्यांचे ज्ञान किंवा शिकण्याचे मूल्यांकन करण्याची क्षमता आहे मी काय करू शकतो ते मला समजले आहे की काय आहे जे मला माहित आहे किंवा मी शिकत आहे की नाही हे शिकले आहे की नाही हे एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या ज्ञान आणि विचार प्रक्रियेबद्दल माहिती असते अर्थात आपल्या स्वतःच्या मेटाकॉग्निशनवर क्षमतेवर विद्यार्थी किती चांगले आणि किती काळ अभ्यास करतात किती आणि किती खोलवर शिकतात यावर परिणाम होतो त्याचे भाषांतर कसे होते हे सर्व एकतर शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी दिवसाच्या क्रियाकलापांमध्ये भाषांतरित केले जाते मेटाकॉग्निटिव्ह क्षमता म्हणजे शिकण्याचे लक्ष्य यशस्वी निकष आणि वर्णनात्मक अभिप्राय वापरणे सर्व अटी अस्पष्ट आहेत याचा अर्थ मी वापरू नका किंवा मी माझी शिकण्याची उद्दीष्टे कशी वापरू मी माझ्या यशाचा निकष कसा वापरू शकेन आणि मला दिलेला वर्णनात्मक अभिप्राय मला कसे समजेल दृष्टीकोन आणि सवयी शिकण्यावर कसा परिणाम करतात हे ओळखणे ओळखणे संप्रेषण करणे आणि अभिनय करणे आणि प्राधान्ये आणि सामर्थ्ये शिकणे शिकण्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन करणे आणि कृती करण्याच्या योजना विकसित करणे एखाद्याच्या स्वत च्या विचारसरणीबद्दल बोलण्यात आणि त्यामध्ये गुंतण्यावर प्रतिबिंबित करतात मला वाटते की हे एक कौशल्य आहे जे प्रत्येकाने विकसित केले पाहिजे शिकण्यावर चिंतन याचा अर्थ असा की मी कसे शिकलो मी ज्या प्रक्रियेतून गेलो आहे आणि मला कुठे अडचण आली आहे मी माझ्या शिक्षणाचा कसा न्याय करतो आणि त्याबद्दल मी माझ्या स्वत च्या विचारसरणीबद्दल कोणाशीही बोलण्यात सक्षम असणे आवश्यक आहे आपण जितके अधिक ते करू तितकी आपल्याला अधिक मेटाकॉग्निटिव्ह क्षमता मिळेल कधीकधी आपल्याला काहीतरी समजत नाही जेव्हा जेव्हा शिक्षणामध्ये अडथळे येतात तेव्हा आपण स्पष्टीकरण आणि समर्थन शोधले पाहिजे जर आपण या दिवसात दररोज एखादी शिकवण क्रियाकलाप किंवा शिकवण्याच्या क्रियाकलाप करण्यास सक्षम असाल तर आपल्याकडे मेटाकॉग्निटिव्ह क्षमता आहे आपण मेटाकॅग्निटिव्ह क्षमता किंवा मेटाकग्निटिव्ह क्रियाकलापांबद्दल काळजी का करावी हे चांगले कार्यक्षम विद्यार्थ्यांकडे चांगले मेटाकॉग्निटिव्ह कौशल्ये आहेत हे ज्ञात आहे आयआयटी उच्च स्तरीय संस्थांमध्ये जिथे विद्यार्थ्यांची निवड अत्यंत विस्तृत प्रक्रियेद्वारे केली जाते तिथे ते उच्च कामगिरी करणारे विद्यार्थी असतात आणि त्यांच्यात अधिक चांगले मेटाकॉग्निटिव्ह कौशल्ये असतात आयआयटी एनआयटीमध्ये शिक्षकाने मेटाकॉग्निटिव्ह सूचनांवर जास्त वेळ घालवला नाही कारण बहुतेक विद्यार्थ्यांकडे आधीच हे कौशल्य आहे परंतु कमकुवत विद्यार्थ्यांकडे इतर गोष्टींबरोबरच कमी ओळख आहे येथेच जवळपास 90 अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दुर्बल विद्यार्थ्यांची लक्षणीय टक्केवारी आहे त्यांच्या शिकण्यावर त्यांच्या चुकीच्या मेटाकॉग्निशन क्षमतांचा प्रभाव आहे असे म्हटले जाऊ शकते की खराब मेटाकॉग्निशन ही अक्षमतेचा एक मोठा भाग आहे जर कमकुवत विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या कमकुवतपणाचे एक घटक म्हणजे त्यांची अल्प ओळख उदाहरणार्थ खराब मेटाकॉग्निशन कौशल्यासह विद्यार्थी त्यांचे अभ्यासाचा कालावधी कमी करतात त्यांनी थोड्या काळासाठी वाचन केले आणि त्यांना समजले आहे की नाही हे समजून ते पुढे जात नाहीत असा विचार करून की त्यांच्याकडे अवघ्या ज्ञात माहिती आहे किंवा त्यांच्याकडे समजुती पातळीवर जास्त आत्मविश्वास वाढला असेल किंवा चाचण्यांमध्ये त्यांची कामगिरी कमी लेखली असेल आणि नंतर ते अभ्यासासंदर्भात कमीचे निर्णय घेतात आपण चाचणीनंतर एखाद्या गरीब मेटाबॅग्निटिव्ह विद्यार्थ्यास विचारले तर त्याला कदाचित पूर्ण विश्वास वाटेल की त्याने संपूर्ण पेपर कुशल लिहिला आहे किंवा तो असे स्पष्ट करेल की त्याने काहीही चांगले केले नाही तर तो त्याच्या कामगिरीचा प्रत्यक्ष अंदाज लावू शकत नाही आणि त्या मुळे त्यांनी किती अभ्यास करावा कधी अभ्यास करावा कोणता अभ्यास करावा याबद्दल परीक्षेनंतरचे चुकीचे निर्णय घेतो आता आपण मेटाकॉग्निशनचे घटक पाहू हे तीन घटक मेटाकॅग्निटिव्ह ज्ञान मेटाकॅग्निटिव्ह मॉनिटरींग आणि मेटाकॅग्निटिव्ह कंट्रोल आहेत आणि साहित्यात देखरेख आणि नियंत्रण एकत्रितपणे मेटाॅग्ग्निटिव्ह रेगुलेशन म्हणून संबोधले जाते आजही बरीच संशोधन कागदपत्रे वेगळे नाहीत देखरेख व नियंत्रण वेगळे करू शकत नाहीत तर काही भागांत देखरेख करणे ही एक स्वतंत्र प्रक्रिया आहे आणि नियंत्रण ही स्वतंत्र प्रक्रिया आहे मेटाकॉग्निटिव्ह ज्ञानआपल्याकडे कार्ये आणि सामग्रीचे ज्ञान आहे आपल्याला हे कार्य समजले आहे का आपण काय करावे हे माहित आहे का आपल्याला सादर केलेली सामग्री आपणास समजली आहे तेच कार्यांचे ज्ञान आहे दुसरे म्हणजे अनुभूती आणि संज्ञानात्मक धोरणांविषयीचे ज्ञान उदाहरणार्थ मेटाकॉग्निटिव्ह ज्ञान हे घोषणात्मक ज्ञान आणि प्रक्रियात्मक ज्ञान मानले जाते स्मृती विचार आणि समस्या निराकरण करण्यासाठी कोणती धोरणे उपलब्ध आहेत हे तीन क्रियाकलाप असल्यामुळे एका विद्यार्थ्यात मोठ्या प्रमाणात सहभाग असण्याची शक्यता आहे याचा अर्थ मला कोणती रणनीती माहित आहे तात्पुरती स्मृतीपासून दीर्घकालीन स्मृतीकडे हस्तांतरित करण्यासाठी माझ्याकडे कोणती रणनीती आहेत माझ्याकडे असलेल्या सर्व धोरणे काय आहेत मला त्या धोरणांविषयी माहित आहे काय त्याचप्रमाणे विचार आणि समस्या सोडवण्यासाठी मला या रणनीतींविषयी माहिती आहे काय त्याचप्रमाणे हे ज्ञान प्रक्रियात्मक ज्ञानाचा संदर्भ देते म्हणजेच भिन्न रणनिती वापरणे आणि त्या कसे तयार करावे आणि सशर्त ज्ञान वेगवेगळ्या संज्ञानात्मक रणनिती कधी आणि का वापरायच्या जसे आपण पाहू शकता संज्ञानात्मक धोरणांविषयी ज्ञान हे उपलब्ध आहेत आणि मला त्याबद्दल आधी माहिती असणे आवश्यक आहे मला यापैकी काही गोष्टी माहित नसल्यास मी त्याबद्दल स्पष्टपणे वाचले नाही मेटाकॉग्निटिव्ह ज्ञानाची ही तिसरी बाब आहे मला शिकणारी म्हणून स्वतःची शक्ती व दुर्बलता माहित आहे का हे वर्गीकरण किंवा मेटाकॉग्निटिव्ह ज्ञानाचे प्लिंट्रिच इट मध्ये विस्तारित दिले आहे मेटाकॉग्निटिव्ह मॉनिटरींग काय होत आहे हे निरीक्षण करण्यास मी सक्षम असावे संज्ञानात्मक क्रियाकलापांच्या सद्य स्थितीचे मूल्यांकन म्हणून मेटाकॉग्निटीव्ह मॉनिटरींग परिभाषित केले जाते यामध्ये कार्य अडचण किंवा निर्णय शिकणे सोपे आहे याचा अर्थ असा आहे की माझे एक मत आहे शिकण्याचे कौशल्य मूल्यांकन करणे किती सोपे किंवा कठीण असेल देखरेखद्वारे शिकण्याचे कार्य करणे किती सोपे किंवा अवघड आहे हे मी एक मूल्यांकन करण्यास सक्षम असावे शिक्षणाचे निरीक्षण करणे म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर किती दूर जाणे आवश्यक आहे हे एखाद्याला किती प्रमाणात समजले असेल याचा निर्णय घेणे होय मी येथेच विशिष्ट विषय शिकण्याच्या संदर्भात आहे याचे निरीक्षण करीत आहे तसेच मी जाणून घेण्याच्या भावनांवर लक्ष ठेवण्यास सक्षम असावे उदाहरणार्थ काहीतरी जाणून घेण्याच्या जागरूकता असल्याचा अनुभव आहे परंतु तो पूर्णपणे आठवत नाही या प्रकारची जाणून घेण्याची भावना देखील देखरेखीचा एक भाग आहे पुढील म्हणजे आत्मविश्वासाचा निर्णय प्रतिसादाच्या योग्यतेचा किंवा योग्यतेचा निर्णय उदाहरणार्थ जर मी एखाद्या गोष्टीला प्रतिसाद दिला असेल तर मी ते योग्यरित्या केले आहे की नाही याचा निर्णय घेण्यास मी सक्षम आहे काय याचा अर्थ असा की मी माझा योग्य निर्णय घेतल्यास माझा न्याय करण्याच्या क्षमतेवर माझा विश्वास वाढेल म्हणून मेटाबॉग्निटीव्ह मॉनिटरींगचे हे चार घटक आहेत मेटाकॉग्निटीव्ह कंट्रोलः मेटाकॅग्निटिव्ह मॉनिटरिंगवर आधारित आपण आपल्या संज्ञानात्मक क्रियाकलापातील काही बाबी नियमित करण्यास सक्षम आहोत आपण कोणत्या पैशाचे नियमन करीत आहोत एक म्हणजे उपक्रम आखणे क्रियाकलाप नियोजन म्हणजे मी शिकणे वेळ वापरणे आणि कार्यप्रदर्शन यासाठी मी ध्येय निश्चित करण्यास सक्षम असावे मी उद्दीष्टे निर्धारित केली आहेत उद्या आणि अशा वेळेपर्यंत मी या विषयासाठी स्लाइड्सचा एक संच तयार करण्यास सक्षम असावे आणि मला सामान्यत किती वेळ लागतो आणि मी ते किती चांगले करणार आहे रणनीतीची निवड आणि उपयोग एखाद्या कार्यासाठी वापरल्या जाणार्या धोरणांविषयी निर्णय घेणे किंवा कार्य करण्यासाठी रणनीती कधी बदलली पाहिजे केवळ आपण लक्ष्य निश्चित करत नाही तर रणनीतींविषयी निर्णय घेत आहात आणि आपण कोणत्या परिस्थितीत रणनीती बदलत आहात हे देखील माहित असले पाहिजे आपण नियंत्रण वेळ वापराचे नियमन प्रयत्न शिकण्याची गती आणि कार्यप्रदर्शन यासाठी संसाधनांचे वाटप कसे करता विभागीय नियंत्रण प्रेरणा भावना आणि वातावरणाचे नियंत्रण आणि नियमन कारण जेव्हा आपण कार्य करत असतो तेव्हा आपल्यावर वातावरणावर तितकेसे नियंत्रण नसते आपण ते खूप गोंगाट करणारे आहे असे म्हणू या मला हे नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे मला एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मक वाटत आहे मी माझ्या भावना तसेच प्रेरणा नियंत्रित करण्यास किंवा नियंत्रित करण्यास सक्षम असावे मेटाकॉग्निटिव्ह कंट्रोल निर्णय दिशा आणि कोणत्या पद्धतीने शिकणे सुरू ठेवतात यावर परिणाम करतात बर्याच वेळा आम्ही या चारही क्रियाकलाप करत असतो परंतु त्याबद्दल पूर्णपणे नकळत किंवा आम्ही कदाचित या क्रियाकलाप योग्यरित्या करू शकणार नाही कारण आपल्याला त्याबद्दल माहिती नाही किंवा आम्हाला माहित नाही उदाहरणार्थ आम्ही सहजपणे स्वत चे योग्य निरीक्षण करू शकत नाही एकदा लोकांना विद्यार्थ्यांना हे काही वेळा करण्यास प्रशिक्षण दिल्यानंतर ते दुसरे स्वरूप बनण्यास सुरवात होते परंतु जर एखादी व्यक्ती मेटाकॉग्निशनमध्ये कमी ज्ञान असेल तर आवश्यक कौशल्य प्राप्त होईपर्यंत त्याला अनेक वेळा हा अनुभव घ्यावा लागतो आम्ही मेटाकॉग्निशन का तपासू इच्छित आहोत याचा विचार करू शकतो आजच्या संदर्भात आम्हाला एकाधिक किंवा बहु अनुशासनाच्या संदर्भात अधिकाधिक माहितीमध्ये व्यस्त राहण्याची आणि रूपांतर करण्याची क्षमता आवश्यक आहे आपल्याला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते औपचारिक अभ्यासक्रमात ढकलले जाऊ शकत नाही आपण जे कार्य करीत आहात त्यावर अवलंबून आपणास सतत नवीन माहिती आजच इंटरनेटवर उपलब्ध आहे जी सहज उपलब्ध आहे एखाद्यास एकाच शास्त्राद्वारे किंवा एकाधिक विषयात बर्याच माहितीसह व्यस्त ठेवण्यास सक्षम असावे तसेच माहितीचा प्रवेश सतत वाढत असल्याने माहितीमध्ये प्रवेश करणे निवडणे आणि संपुर्ण माहिती काढणे हे एक महत्त्वपूर्ण कार्य होईल कधीकधी आपण गूगल करता तेव्हा आपल्याला अंतर्भूत माहिती मिळते आपण सर्वकाही वाचण्याचा आणि त्यापासून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करताना आपला वेळ वाया घालवू शकत नाही आपल्याला आवश्यक असलेल्या कौशल्यांपैकी एक म्हणजे माहिती काढण्याचे एक मेटाकॉग्निटिव्ह कौशल्य होय आजकाल संस्थात्मक शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कमी प्रमाणात निर्देशित वातावरणात किंवा स्वायत्त विद्यार्थी म्हणून स्वतंत्र शिक्षण घेणे आवश्यक आहे चॉकबोर्ड किंवा प्रोजेक्टरचा वापर करून वर्गात काहीही आणि सर्व काही शिकवले जाऊ शकत नाही काही गोष्टी थोडक्यात स्पर्श केल्या जातात किंवा विहंगावलोकन सादर केल्या जातात आणि विद्यार्थ्यांना तपशील तयार करावा लागतो आजच्या वर्गात प्रत्येक तपशील सादर केला जाण्याची शक्यता नाही एखाद्याला एक स्वायत्त विद्यार्थी बनले पाहिजे एक चांगला स्वायत्त विद्यार्थी देखील एक चांगला मेटाकॅग्निटिव्ह व्यक्ती आहे या तिन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी अधिकाधिक माहितीमध्ये व्यस्त राहण्याची किंवा माहिती काढून घेण्याची क्षमता किंवा स्वायत्त विद्यार्थी बनण्याची क्षमता ही आहे मेटाकॉग्निशन मेटाकॉग्निशन लर्निंग वाढवणे ही एक उत्तम पद्धत आहे मेटाकॉग्निटिव्ह व्यक्ती कोण आहे एक मेटाकॅग्निटिव्ह व्यक्ती अशी आहे जी आपल्या समजुतीवर लक्ष ठेवते आणि समजुती नियमित करण्यासाठी रणनीती वापरते एक देखरेख ठेवत आहे आणि दुसरा एक समज नियंत्रित करण्यासाठी रणनीती वापरत आहे याचा अर्थ असा की एक गैर मेटाकॅग्निटिव्ह व्यक्ती देखील असू शकते अभियांत्रिकी शिक्षणाचे एक लक्ष्य म्हणजे स्वतंत्र शिक्षण वाढवणे ज्याला आजीवन शिक्षण असे म्हणतात आपल्या अभियांत्रिकी प्रोग्रामद्वारे पीओ 12 मिळवायचा असेल तर शिक्षणास मेटाकॉग्निटिव्ह व्यक्ती म्हणून तयार करणे आवश्यक आहे आपण माझा विद्यार्थी आजीवन शिकणारा आहे याची जाहिरात स्थापना करू शकत नाही मुख्य मार्ग त्याला एक मेटाकॉग्निटिव्ह व्यक्ती बनवित आहे आणि त्या कारणास्तव शिक्षकांनी शिकणार्याची मेटाकग्निशन कशी सुधारित करावी हे समजून घेणे आवश्यक आहे मेटाकॉग्निटिव्ह अध्यापन मेटाकॉग्निटीव्ह शिकवण्यामध्ये 'मेटाकॉग्निशन' आणि 'मेटाकॉग्निशन' साठी 'अध्यापन' सह अध्यापन समाविष्ट आहे पहिला शिक्षक शिक्षणाशी संबंधित आहे आणि दुसरा शिक्षक सूचनांशी संबंधित आहे

मेटाकॉग्निशनसह शिकवणे म्हणजे शिक्षक त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाबद्दल विचार करीत आहेत मेटाकॉग्निशनसह शिकवण्यामध्ये सूचनात्मक लक्ष्यांवर प्रतिबिंबित करणे समाविष्ट आहे याचा अर्थ असा की शिक्षकाची उद्दीष्टे त्याचे परिणाम काय आहेत याबद्दल शिक्षक खूप स्पष्ट असले पाहिजेत ती केवळ पुनरावृत्ती नाही आपल्याला सूचना ध्येयांची खोली किंवा ती कोणत्या स्तरावर करायची आहे ते किती महत्त्वाचे आहे ते इतर निर्देशात्मक उद्दीष्टांशी कसे संबंधित आहे याविषयी खरोखर आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे तसेच आपण विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्ये आणि गरजा प्रतिबिंबित करण्यास सक्षम असावे आम्ही म्हटल्याप्रमाणे सर्व संस्थांमधील विद्यार्थी एकसारखे नसतात तर विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाची स्वतःची वैशिष्ट्ये आणि आवश्यकता आहेत सर्व अभ्यासक्रमांची सामग्री पातळी आणि अनुक्रम समान नाहीत आपल्यासाठी उपलब्ध असलेली सामग्री आणि अभ्यासक्रम सूचना आणि मूल्यांकन संबंधित इतर समस्यांचा वापर करायचा आहे असे शिक्षणाचे धोरण आहे मेटाकॉग्निशनसह शिकवण्याकरिता या सर्व विषयांवर चिंतन आवश्यक आहे पुन्हा पहा ही एक सतत प्रक्रिया आहे सूचना प्रभावीपणाची जास्तीत जास्त वाढ करण्याच्या धड्यांपूर्वी दरम्यान आणि नंतर अशी विचारसरणी उद्भवते मेटाकॉग्निशनसाठी अध्यापनः मेटाकॉग्निशनद्वारे यास प्रोत्साहन दिले जाऊ शकते विद्यार्थ्यांना त्यांचे सध्याचे विचार तपासण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे माझ्या शिक्षणास मार्गदर्शन करू शकणार्या या विषयाबद्दल मला आधीच माहिती आहे काय गोंधळ ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांना सराव करणे कधीकधी एखादे विधान विद्यार्थ्याला गोंधळात टाकू शकते परंतु आज वर्गात शोधल्या जाणार्या साहित्याबद्दल मला सर्वात गोंधळात टाकणारे काय होते हे विद्यार्थ्याने स्पष्ट केले पाहिजे मी वर्गात काहीतरी ऐकले आहे परंतु ते गोंधळात टाकणारे होते कोणत्या क्षणी ते गोंधळात टाकू लागले आणि विद्यार्थी ओळखण्यास सक्षम होईल काय किंवा विद्यार्थ्यांना वैचारिक बदल ओळखण्यासाठी दबाव आणणे उदाहरणार्थ या कोर्सच्या आधी मला वाटले होते की सिस्टमची स्थिरता म्हणजे अशा आणि अशा प्रकारच्या आता मला वाटते की स्थिरता अशी आणि अशीच आहे जेव्हा एखादा वैचारिक बदल झाला असेल तेव्हा विद्यार्थ्याने सूचना देण्यापूर्वी लिहिण्यास सक्षम असावे हे त्याचे मत होते किंवा हे त्याला समजलेले होते पण हे शिकल्यानंतर समजूतदारपणामध्येही बदल होतो त्याने आवाज काढला पाहिजे किंवा कधीकधी तो कागदाच्या तुकड्यावर लिहावा आणि त्याने काही वेळा असे केल्यास त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रचंड फरक पडतो वेळोवेळी आपली विचारसरणी कशी बदलत आहे याचा मागोवा ठेवत असतो आणि जाणीवपूर्वक बदलण्याबद्दलची जागरूकता आपल्याला एक मेटाकॉग्निटिव्ह व्यक्ती बनवते पुढे एक साधन म्हणजे रिफ्लेक्टिव्ह जर्नल्स लिहायला सांगा माझ्या परीक्षेच्या तयारीचे काय तयारीने चांगले काम केले की पुढच्या वेळी करण्याची मला आठवण असावी चला मी म्हणालो की मी काही कार्य योग्य केले आहे मी पुढच्या वेळी ते वापरू शकतो जर काहीतरी इतके चांगले कार्य झाले नसेल आणि मी त्या विशिष्ट पद्धतीचा वापर करून पुन्हा वेळ घालवू नये हे सुनिश्चित करण्यासाठी त्याची मी नोंद ठेवू शकतो एक प्रतिबिंबित जर्नल टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला प्रोत्साहित करू शकतो ज्यामध्ये विद्यार्थ्यानी केलेल्या गोष्टींवर प्रतिबिंबित होते त्याबद्दल कोणीही निर्णय घेण्याऐवजी समजून घ्यावे कि ते केवळ विद्यार्थ्यांसाठी आहे मेटाकॉग्निशन मधील सूचना ज्या सामग्रीबद्दल विद्यार्थी विचार करीत आहेत त्यासह जोडल्या गेल्या पाहिजेत जेव्हा विशिष्ट शैक्षणिक संदर्भ किंवा विशिष्ट विषय कोर्स किंवा शिस्त प्रतिबिंबित करण्यासाठी अनुकूल केले जाते तेव्हा ते सर्वात प्रभावी होते म्हणजे काय सूचना आणि मेटाकॉग्निशन सामान्य असू नये हें एका विशिष्ट कोर्स किंवा विशिष्ट कोर्स च्या संदर्भात केले पाहिजे शिक्षणात त्याच्या संबंधित प्रक्रियेशी स्पष्टपणे जोडताना शिकणारे सर्वत्र आणि प्रत्येक वेळी समान आहेत असे मानण्याऐवजी नवीन संदर्भांमध्ये रणनिती स्वीकारण्यात सक्षम असतील उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची अनुशासनात्मक योग्य प्रकारे अनुशासनात्मक ग्रंथ वाचण्याची क्षमतामध्ये देखील मेटाकॉग्निटिव्ह सरावातून फायदा होईल ज्या पद्धतीने सूचना घ्याव्यात तीं विशिष्ट कोर्सशी संबंधित आहे आणि एकदा शिकला कीं शिकणे सामान्य बनत आहे याचा अर्थ असा कीं जर मी मेटाकॉग्निटीव्ह व्यक्ती बनू शकलो तर मी इतर संदर्भांमध्ये देखील ते लागू करू शकेन केस परिचयात्मक प्रोग्रामिंग कोर्स दर आहे आणि ते ज्ञात आहे भारतात बहुतेक अभियांत्रिकी संस्था या अभ्यासक्रमात उत्तीर्णतेची टक्केवारी प्राप्त करतात आणि अभ्यासक्रम सोडणे हा पर्याय नाही कारण ते अनिवार्य आहे संस्थांनी हे कसे मिळवले विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंगचा नव्हे तर प्रोग्राम्सचा एक निश्चित सेट शिकवून प्रोग्रामचा निश्चित संच शिकण्यासाठी कोर्समध्ये रूपांतर करून प्रणालीने काही प्रमाणात उच्च उत्तीर्ण टक्केवारी संपादन करण्यासाठी स्वतःला अनुकूल केले पाहिजे मूल्यांकन पद्धती देखील प्रयोगशाळेत या प्रोग्रामचे पुनरुत्पादन करण्याच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर आधारित आहेत याचा अर्थ असा आहे की 20 किंवा 25 प्रोग्रामचा निश्चित संच आहे आणि शिक्षक हे प्रोग्राम्स सादर करतात बोर्डवर सादर केला जातो आणि विद्यार्थ्याने तो कोड लक्षात ठेवण्यास आणि पुनरुत्पादित करण्यात आणि तो प्रयोगशाळेत चालविण्यात सक्षम असायला हवा सामान्यपणे आपण कोड बदलू नये असे मानले जात नाही जरी तो अधिक कार्यक्षम कोड लिहू शकतो कुठल्या तरी सिस्टममुळे विद्यार्थ्यांना नवीन प्रोग्राम्सचा कोड तयार करता येईल या आशेवर प्रोग्राम्सचा एक निश्चित सेट शिकण्याची संधी मिळते एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की प्रोग्राम्स लिहिण्यासाठी आवश्यक अनुभूतीच्या मेटाकॉग्निटिव्ह ज्ञान आणि नियमन मिळाला असेल तरीसुद्धा तो ती प्रोग्रामिंग करण्यास सक्षम आहे असा नाही या विशिष्ट कोर्सच्या संदर्भातच काही समस्या आहे प्रोग्रामिंग शिकणे प्रोग्रामिंग ज्ञानाच्या तीन परस्परसंबंधित प्रकारांचा संपादन आणि प्रभावी वापर समाविष्ट करते हे काय आहे एक म्हणजे सिंटॅक्टिक प्रोग्रामिंग भाषेविषयी विशिष्ट तथ्ये आणि त्याच्या वापरासाठी नियम हे सामान्यत वर्गात सादर केले जाते वैचारिक कसा तयार करू आणि त्यापासून समस्येचे वर्णन कसे करू प्रोग्रामिंग विशिष्ट आवृत्त्या सोडविण्याच्या सामान्य प्रोग्रामची कौशल्ये आहेत हे याचे धोरण आहे प्रास्ताविक प्रोग्रामिंग अभ्यासक्रम बहुतेक कृत्रिम ज्ञानाच्या विकासाला चालना देतात आणि वैचारिक ज्ञानाच्या विकासावर किंवा मोक्याच्या शोधावर पुरेसे जोर देत नाहीत जेव्हा वर्गात स्पष्टपणे यावर व्यवहार केला जात नाही तेव्हा विद्यार्थ्यांना स्वतःच शोधावे लागते आणि कोणीही त्या प्रक्रियेस मार्गदर्शन करीत नाही प्रोग्रामिंगच्या मेटाकॉग्निटिव्ह निर्देशांमध्ये विद्यार्थ्यांना चाचणी आणि त्रुटीनुसार पुढे जाऊ देणे समाविष्ट असते बर्याच संस्थांमधील अंतिम निर्देशात्मक ध्येय कार्यक्रमांना काम मिळवून देत असल्याचे दिसून येते याचा परिणाम काय आहे विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंगचे एक नाजूक ज्ञान अस्पष्ट किंवा अक्रिय ज्ञान म्हणून वर्णन करणे विकसित करण्याचा कल आहे याचा अर्थ असा की आपल्याला प्रोग्रामचा एक सेट माहित आहे हे असे भाषांतरित करते 20 मानक प्रोग्रामपैकी आयताचे क्षेत्र शोधण्यासाठी एक कार्यक्रम आहे जर आपण विद्यार्थ्यांना त्रिकोणाचे क्षेत्र शोधण्यास सांगितले तर जवळजवळ 90 टक्के विद्यार्थी अयशस्वी झाल्यासारखे दिसतात याचा अर्थ असा की त्यांच्याकडे स्पष्ट ज्ञान आहे परंतु ते नवीन संदर्भ योग्यरित्या समजू शकले नाहीत आणि कोडमध्ये किंचित बदल करू शकले नाहीत ते त्यांचे ज्ञान अनुचित वापरतात ते कोड योग्यरित्या बदलू शकत नाहीत कारण त्यांचे ज्ञान अद्याप प्राप्त झालेल्या प्रारंभीच्या संदर्भात वेल्डेड आहे विद्यार्थी फक्त एका संदर्भात परिचित आहेत आणि बदलत्या संदर्भात ते जुळवून घेण्यास सक्षम नाहीत

काय केले जाऊ शकते वेगवेगळ्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या बर्याच गटांसह कार्य करणे मेटाकॉग्निटिव्ह फॉर्मेटिव्ह असेसमेंटची मिळविण्यासाठी पुरेसे असतील जसे आपण पाहू शकता की हा एक महत्त्वपूर्ण अडथळा आहे याचा अर्थ असा आहे की जर मी फक्त प्रोग्राम शिकलो तर मला चांगले ग्रेड मिळू शकतात कोणत्याही मेटाकॉग्निटिव्ह फॉर्मेटिव्ह असेसमेंटमध्ये भाग घेणार्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना तितकीशी प्रेरणा मिळत नाही बरेच विद्यार्थी प्रोग्रामिंग शिकण्यास गंभीर होते आणि त्यांनी या प्रकारच्या अभ्यासात भाग घेतला पण हे नित्यनेमाने केले पाहिजे सर्वसाधारणपणे मेटाकॉग्निटिव्ह सुचानांबद्दल काय केले जाऊ शकते पहिली गोष्ट म्हणजे मेटाकॅग्निटिव्ह निर्देश संदर्भ आणि सामग्री विशिष्ट असले पाहिजेत परंतु मेटाकॉग्निटिव्ह शिक्षण हे सर्वसाधारण स्वरूपाचे असते तर मग आपण काय करावे अभियांत्रिकी कार्यक्रमाच्या पहिल्या दोन वर्षातील काही अभ्यासक्रमांना जाणीवपूर्वक मेटाकॉग्निटिव्ह सूचना दिल्या पाहिजेत आम्ही हे कोर्स कसे निवडावे आपण गणिताचा कोर्स प्रोग्रामिंग कोर्स डिस्क्रिप्टिव्ह कोर्स अभियांत्रिकी विज्ञान कोर्स किंवा अगदी इंग्रजी कोर्स घेऊ शकता काही कोर्स लक्ष्यित केले जाऊ शकतात याचा अर्थ असा आहे की त्या अभ्यासक्रमांच्या शिक्षकांना जाणीवपूर्वक मेटाकॉग्निटिव्ह निर्देश समाविष्ट करण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे आपण आपल्या पाठ्यक्रमात मेटाकॉग्निटिव्ह निर्देशांची काही उदाहरणे लिहा अशी विनंती करतो जरी आपण पूर्वी वापर केला नसेल किंवा आपण यापूर्वी मेटाकॉग्निशनशी संबंधित संज्ञेविषयी अनभिज्ञ आहात या विशिष्ट युनिटद्वारे आपल्याला शब्दावलीशी परिचित झाले पाहिजे आपल्या कोर्समध्ये मेटाकॉग्निटिव्ह सूचना दिल्याची काही उदाहरणे होती का हे आपण मागे वळून पाहू शकता आणि तसे असल्यास कृपया ती काही उदाहरणे ठळक मुद्दे किंवा लहान परिच्छेद म्हणून लिहा या अभ्यासाचे निकाल या पत्त्यावर सामायिक केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत